आज आपण इसेंट्रिकली भरलेल्या बेस प्लेटबद्दल चर्चा करू म्हणून जेव्हा बेस प्लेट्स इसेंट्रिकली लोड केल्या जातात किंवा अक्षीय भार तसेच बेंडिंग मोमेंट च्या अधीन असतात तेव्हा काँक्रीटमधून दाब वितरण एकसारखे राहत नाही तर जर कॉन्सेंट्रिक भार असेल तर केवळ काँक्रीटचा एकसमान दाब बेस प्लेटवर कार्य करेल तर p भागिले a परंतु येथे जर भार इसेंट्रिकली कार्य करत असेल किंवा विशिष्ट मोमेंट कार्य करत असेल तर एका बाजूला स्ट्रेस असेल तर तो दुसऱ्या बाजूला टेंशन असेल तर ते कॉम्प्रेशन असेल तर स्ट्रेस चा विकास त्याच्या न्यूट्रल अक्षाबद्दल लिनिअर्ली बदलेल आणि स्ट्रेस m भागिले z असेल जेथे z हा विभाग मॉड्युलस आहे म्हणून दोन वेगवेगळ्या बिंदूंवरील स्ट्रेस म्हणजे दोन भिन्न टोकांची टोकं कुठेतरी वेगळी असतील ती p भागिले a अधिक m भागिले z असेल दुसऱ्या दिशेने ती p भागिले a वजा m भागिले z असेल म्हणून दोन ठिकाणी दोन बिंदूंच्या दोन दिशेने स्ट्रेस ची तीव्रता भिन्न असेल म्हणून आपल्याला बेस प्लेटची रचना करावी लागेल म्हणजे काँक्रीट ब्लॉकच्या या एकसमान नसलेल्या दाबामुळे बेस प्लेटवर विकसित झालेल्या जास्तीत जास्त स्ट्रेस च्या आधारे आपल्याला बेस प्लेटची जाडी शोधावी लागेल तर जर आपण येथे पाहिले की जर स्तंभ इसेंट्रिकली भारित असेल तर असे समजा जर p येथे e च्या अंतरावर असेल तर स्तंभाच्या खाली भार वितरण एकसारखे होणार नाही तर एक लोड p मुळे असेल तो एकसमान लोड असेल आणि दुसरा हा p भागिले a असेल आणि दुसरा m भागिले z असेल तर थेट ताण आपण यातून सहजपणे शोधू शकतो की p भागिले l गुणिले b जेथे l ही बेस प्लेटची लांबी आहे आणि b ही बेस प्लेटची रुंदी आहे परंतु बेंडिंग स्ट्रेस आपण अधिक वजा m भागिले z m भागिले z म्हणजे m भागिले i गुणिले y तर आयताकृती प्लेटसाठी हे m भागिले i म्हणजे 1 भागिले 12 bl घन गुणिले l भागिले 2 असेल तर हे अधिक वजा 6 मी भागिले bl वर्ग होईल किंवा जर भार इसेंट्रिक असेल तर मी म्हणू शकतो की 6 मी p गुणिले ebl वर्ग आहे तर अक्षीय भार आणि बेंडिंग मुळे होणारा एकत्रित स्ट्रेस हा p बाय lb म्हणून लिहिला जाऊ शकतो हा कॉन्सन्ट्रेट भारामुळे येणारा स्ट्रेस आहे आणि हा बेंडिंग मुळे किंवा इसेंट्रीसिटी मुळे येणारा स्ट्रेस आहे तर 6 p भागिले bl वर्ग म्हणजे p भागिले l b गुणिले 1 अधिक वजा 6 e भागिले 6 e भागिले l तर अक्षीय भार आणि बेंडिंग मुळे होणारा एकत्रित ताण आपण p भागिले l b गुणिले 1 अधिक वजा 6 e भागिले l म्हणून शोधू शकतो तर येथे वेगवेगळया केसेस उद्भवतील कारण आपण सांगितले की हा एकसमान ताण काँक्रीट ब्लॉकपासून p बाय bl मॅग्निट्युडच्या बेस प्लेटवर येईल बरोबर हे pबाय bl मॅग्निट्युड असेल आणि आणखी एक स्ट्रेस या परिमाणाचा असेल जो m भागिले z म्हणजे 6 p e भागिले b l वर्ग बरोबर हे मूल्य 6 p भागिले b l वर्ग बरोबर आहे आणिहे मूल्य देखील समान 6 p e भागिले b l वर्ग बरोबर आहे तर हे मोमेंट बेंडिंग मुळे आहे आणि हे अक्षीय भारामुळे आहे तर जर आपण हे एकत्र केले तर आपण ते पाहू शकतो की भिन्न प्रकरण उद्भवू शकते एक असे आहे तर येथे आपण जे पाहू शकतो ते p भागिले l b गुणिले 1 अधिक 6 e भागिले l होत आहे आणि हा भाग p भागिले l b गुणिले 1 वजा 6 e भागिले l होईल बरोबर भागिले l होईल बरोबर तर दोन टोकाच्या टोकांवर स्ट्रेस वेगवेगळे असतात तर हे आता एक ट्रॅपझॉइडल वितरण आहे जे कॉम्प्रेसिव्ह लोडच्या परिमाणावर आणि कॉम्प्रेसिव्ह एक्सियल लोडवर अवलंबून आहे आणि ज्या मोमेंटचे हे मूल्य कॉम्प्रेशन होऊ शकते किंवा टेन्शन होऊ शकते तर इतर बाबतीत जेव्हा हे 0 होईल म्हणजे जेव्हा मोमेंट शी निगडीत स्ट्रेस आणि अक्षीय कॉम्प्रेशन मुळे स्ट्रेस समान असेल तेव्हा ते त्रिकोणी वितरण होऊ शकते तर या ठिकाणी अर्थ असा आहे की ते फक्त 2p बाय l बाय lb असेल त्यामुळे त्याचा स्ट्रेस दुप्पट होईल आणखी एक केस उद्भवू शकते ते म्हणजे काही भागात स्ट्रेस निर्माण होऊ शकतो

तर येथे e हे l भागिले 6 च्या बरोबरीचे आहे यासाठी आपण विचार करू शकतो परंतु जर e हे l भागिले 6 पेक्षा मोठे असेल तर ते असे विकसित होईल की येथे ते सिग्मा c असेल आणि जर आपण याला न्यूट्रल अक्ष मानले तर हे x भागिले 3 असेल आणि जर x अंतरावर स्ट्रेस सुरू झाला तर हे x आहे आणि हे l भागिले 2 आहे ठीक आहे तर या प्रकरणात स्ट्रेस विकसित होतो परंतु प्रमाण कमी आहे हे क्षेत्र कमी आहे तर योजनेत जर आपण पाहिले तर ते असे काहीतरी आहे तर हा न्यूट्रल अक्ष आहे आता काही भाग टेन्शन आहे आणि बाकीचे p आणि मोमेंट m फोर्स मुळे कॉम्प्रेशन आहेत तर हे b आहे हे l आहे तर छोट्या स्ट्रेस साठी टेन्शन चा फरक असा असेल आता आणखी एक केस येऊ शकते तर येथे e हा l भागिले 6 ते l भागिले 3 असेल या टेन्शन सह टेन्शन कमी होईल आणि त्याची आकृती अशी असेल परंतु जर e हा l भागिले 3 पेक्षा मोठा असेल तर याचा अर्थ जेव्हा स्ट्रेस विकसित होतो तेव्हा स्ट्रेस वितरण असे असेल तर हा न्यूट्रल अक्ष आहे तर हे असे असेल म्हणजे याचा अर्थ असा की हे सिग्मा c असेल आणि न्यूट्रल अक्षाची खोली येथे n असेल आणि दोन तृतीयांश n वर याचा cg तेथे असेल आणि जर येथे बोल्ट दिला असेल तर या स्थितीत म्हणा तर आपण याला d म्हणून विचारात घेऊ शकतो तर शेवटच्या टेशन साठी ही स्ट्रेस आकृती असेल बरोबर आणि जर ते असे दिसेल तर आपण योजनेत पाहू तर हा भाग फक्त कॉम्प्रेशन रेस्ट टेन्शन मध्ये आहे याला n म्हणतात तर हे तेव्हा घडते जेव्हा e हे l भागिले 3 पेक्षा मोठे असते तर जेव्हा e हा l बाय 6 पेक्षा कमी असतो जेव्हा eहा l बाय 6 ते l बाय 3 दरम्यान असतो आणि जेव्हाe हा l बाय 3 पेक्षा मोठा असतो तेव्हा आपण तीन केस पाहू शकतो तर या तीन ठिकाणी आपण काँक्रीटमधून बेस प्लेटवरील जास्तीत जास्त स्ट्रेस कसा शोधायचा ते पाहू म्हणून एकदा आपण कमाल स्ट्रेस शोधला की मी बेस प्लेटची जाडी शोधू शकतो तर आपण एक एक करून रचना प्रक्रिया पाहू तर पहिल्या ठिकाणी जेव्हा e हे l बाय 6 पेक्षा कमी असते तर आपण काय पाहू शकतो तर येथे आपण पाहू शकतो की ताण ट्रॅपझॉइडल स्वरूपात अशा प्रकारे विकसित होईल आणि हे p भागिले l b गुणिले 1 अधिक 6 c भागिले l असेल आणि ते 2 p भागिले l b जास्तीत जास्त बरोबर होऊ शकते आणि म्हणून यासाठी आपल्याला माहित आहे की f p भागिले l b गुणिले 1 अधिक वजा 6 c भागिले l आहे आणि e भागिले l साठी मी शोधू शकतो की f भागिले 2 p आहे आणि इतर स्थितीत ते 0 आहे तर एकत्रित स्ट्रेस या 0 456fck पेक्षा कमी किंवा समान असावा कारण काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ 0 45fck आहे तर कंबाइन्स स्ट्रेस मॅक्सिमम कंबाइन्स स्ट्रेस 2 p बाय l b आहे तो 0 45fck पेक्षा कमी किंवा समान असावा म्हणजे b बरोबर 2 p भागिले 0 45l गुणिले fck असावे एल ठीक आहे तर जेव्हा e हे l भागिले 6 पेक्षा कमी असेल तेव्हा आपण काय करू शकतो यावरून आपण बेस प्लेटची रुंदी किंवा लांबी शोधू शकतो कारण त्याची लांबी किती आणि रुंदी किती असेल हे आपल्याला माहीत नसते तर आवश्यकतेनुसार स्तंभाच्या परिमाणावरून आपण अंदाजे लांबी आणि रुंदी ठरवू शकतो आणि नंतर जर आपण लांबी निश्चित केली तर आवश्यक रुंदी आपण शोधू शकतो आणि लांबी आणिरुंदी समायोजित करून बेस प्लेटचे योग्य परिमाण शोधले जाऊ शकते तर असे आढळले जेव्हा e हे l भागिले 6 पेक्षा कमी असेल तेव्हा हे शक्य आहे तर या स्थितीसाठी आपण हे सूत्र तयार करू शकतो आणि नंतर आपण बेस प्लेटची जाडी आणि बेस प्लेटची जाडी शोधू शकतो बेस प्लेटच्या मोमेंट कॅरींग क्षमतेसह या स्ट्रेस ची गणना करून आपण शोधू शकतो तर आपल्याला मोमेंट वाहून नेण्याची क्षमता काय आहे हे माहित आहे आणि त्यातून आपण क्रिटिकल स्ट्रेस शोधू शकतो आणि नंतर आपण या स्ट्रेस सह बरोबरी करू शकतो आणि नंतर जाडी शोधू शकतो तर आपण काय करू शकतो आपण बेस प्लेटची मोमेंट क्षमता आणि क्रिटिकल सेक्शनमधील मोमेंट शोधू शकतो आणि बरोबरी करून आपण योग्य जाडी शोधू शकतो आता आपण केस 2 कडे जाऊ तर केस 2 म्हणजे जेव्हा e हे l भागिले 6 ते l भागिले 3 बरोबर असते तर या मधे केस बेस प्लेटचा बहुतेक भाग उर्वरित भागावर कमी किंवा नगण्य टेन्शन सह कॉम्प्रेशन आहे तर जर आपण येणाऱ्या टेन्शन ची आकृती पाहिली तर याचा अर्थ काँक्रीटच्या बेस पासून बेस प्लेटवर येणारा दाब असा दिसतो हा सिग्मा c आहे आणि हा न्यूट्रल अक्ष आहे याचा अर्थ हा l भागिले 2 आहे आणि हा l भागिले 2 आहे बरोबर आणि हा x भागिले 3 आहे जर हा x असेल तर हा x आहे आणि हा e आहे ठीक आहे तर कॉम्परेशन अंतर्गत प्लेटच्या लांबीची गणना आपणशोधू शकतो की x भागिले 3 अधिक e हे l भागिले 2 e अधिक x भागिले 3 हे l भागिले 2 च्या बरोबरीचे आहे तर यावरून मी शोधू शकतो की x बरोबर 3 गुणिले l भागिले 2 वजा e बरोबर आहे तरकॉम्प्रेशन अंतर्गत प्लेटची लांबी यावरून शोधली जाऊ शकते म्हणून एकदा आपल्याला कॉम्प्रेशन अंतर्गत प्लेटची लांबी सापडली की आपण रुंदी शोधू शकतो तर बेस प्लेटची रुंदी आता मी शोधू शकतो तर त्यासाठी प्रथम आपल्याला यातून येणारी एकूण कंप्रेसिव्ह फोर्स काय आहे याचा अर्थ ह्याचे क्षेत्रफळ किती असेल हे शोधावे लागेल तर एकूण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ 0 45fck गुणिले x असेल कारण सिग्मा c हा 0 45fck काँक्रीटची जास्तीत जास्त बेअरिंग स्ट्रेंथ 2 मध्ये मानली जाते तर अर्धा गुणिले सिग्मा c गुणिले x हे क्षेत्र दुसऱ्या दिशेने b आहे तर ही काँक्रीटमधील एकूण कंप्रेसिव्ह फोर्स असेल तर काँक्रीटमधील एकूण कंप्रेसिव्ह फोर्स ची गणना आपण स्ट्रेस त्रिकोणाच्या क्षेत्रफळापासून रुंदीमध्ये केलीआहे जी एकूण भार p च्या बरोबरीची आहे तर यावरून मी b चे मूल्य शोधू शकतो तर b चे मूल्य आपण 2 p भागिले 0 असे शोधू शकतो 45 f c k गुणिले 3 गुणिले l भागिले 2 वजा ठीक आहे ठीक आहे तर बेस प्लेटची रुंदी आता या सूत्रावरून शोधली जाऊ शकते तर लांबी ज्ञात आहे रुंदी ज्ञात आहे आता बेस प्लेटची जाडी बेस प्लेटची हलविण्याची क्षमता क्रिटिकल सेक्शनमधील मोमेंट ची बरोबरी करून मोजली जाऊ शकते मग आपण जाडी शोधू शकतो ठीक आहे तर पुढे आपण तिसऱ्या केस 3 कडे जाऊ जिथे e हे l भागिले 3 पेक्षा मोठे आहे तर तिसऱ्या केसमध्ये जर आपण आकृती पाहिली तर असे म्हणा की हा एक स्तंभ आहे जो अक्षीयकॉम्प्रेशन खाली आहे आणिमोमेंट ठीक आहे आता हे बेस प्लेटशी जोडलेले आहे आणि नंतर पुन्हा काँक्रीट ब्लॉकशी जोडलेले आहे आणि हे येथे बोल्ट अँकर बोल्टशी जोडलेले आहे तर आता जर आपण योजना पाहिली तर ही बेस प्लेटची लांबी सॉरी रुंदी b आहे आणि माफ करा ती येथून असेल तर हे नाही ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे आणि येथे बोल्ट असेल आणि जर ही स्तंभरेषा असेल तर मी येथे स्तंभ प्रदान करू शकतो तर आणि हे cg बरोबर आहे आता हे अंतर a आहे आणि हे अंतर येथे देखील आहे आपण बोल्ट देऊ शकतो

तर हे अंतर देखील एक आहे तर यासह जर आपण स्ट्रेस ची आकृती काढली तर ती अशी असेल हा भाग बोल्ट आहे आणि काही भागात या भागासाठी कंप्रेसिव्ह स्ट्रेस विकसित 0 45 f c k बरोबर आणि हे a आहे आणि हे x बरोबर आहे तर ई साठी l भागिले 3 पेक्षा कमी रचना आपण काय करू शकतो प्रथम आपण l भागिले b चा विशिष्ट आकार गृहीत धरू शकतो ठीक आहे गणना करण्यापूर्वी आपण l भागिले b चा विशिष्ट आकार गृहीत धरू ठीक आहे तर हा l भागिले b या परिमाणातून अंदाजे या परिमाणातून आपल्याला l भागिले b चा योग्य आकार सापडू शकतो मग शक्तींच्या समतोलातून आपण शोधू शकतो की p हा 0 च्या बरोबरीचा आहे 45 f c k गुणिले x गुणिले b वजा f b बरोबर 0 45 f c k म्हणजे ताण गुणिले x ते x पर्यंत ते कंप्रेसिव्ह फोर्स विकसित करते आणि b मध्ये बेस प्लेटची रुंदी वजा f b f b ही बोल्टमधील टेन्साईल फोर्स आहे तर येथे p ही अक्षीय कंप्रेसिव्ह फोर्स आहे आणि याकडे मी थोडा वेळाने येत आहे तर अक्षीय कंप्रेसिव्ह फोर्स p हे 0 45fck गुणिले x गुणिले b वजा fb बरोबरीचे असू शकते आणि त्याचप्रमाणे मोमेंट 0 45fck गुणिले x गुणिले b गुणिले I भागिले 2 वजा x भागिले 2 बरोबर वजा f b गुणिले a तर हा तो मोमेंट असेल जिथे a हे स्तंभातील cg पासून अँकर बोल्टच्या रेषेचे अंतर आहे तर स्तंभाच्या cg पासून अँकर बोल्टच्या रेषेपर्यंत तर मोमेंट मी येथून शोधू शकतो तर या दोघांमधून मी x चे मूल्य शोधू शकतो ठीक आहे आता या दोघांकडून जर आपण गणना केली तर आपण x चेमूल्य हे l भागिले 2 अधिक a वजा l भागिले 2 अधिक संपूर्ण वर्ग वजा 2 गुणिले m अधिक p a भागिले 0 असे शोधू शकतो 0 असे शोधू शकतो 45 f c k गुणिले b गुणिले 0 तर त्या दोन बल समीकरणाचा वापर करून मी x चे मूल्य शोधू शकतो आणि निर्णायक विभागात जास्तीत जास्त मोमेंट निश्चित केला जाऊ शकतो कारण m हा 0 45fck xb गुणिले c2 वजा x भागिले 2 बरोबरीचा आहे ठीक आहे जेथे c 2 हे स्तंभ तलावरील बेस प्लेटची आऊटस्टँडिंग थकबाकी आहे तर c2 हे कॉलम प्लेनमधील बेस प्लेनचे आऊटस्टँडिंग आहे तर यावरून आपण m चे मूल्य शोधू शकतो आता मग तिसरी पायरी म्हणजे आपण काय करू शकतो आपण त्याची जाडी शोधू शकतो म्हणून एकदा आपण बेस प्लेटची लांबी आणि रुंदी शोधून काढली की आपण बेस प्लेटची मोमेंट क्षमता क्रिटिकल सेक्शनमधील मोमेंट ची बरोबरी करून बेस प्लेटची जाडी शोधू शकतो बेस प्लेटची मोमेंट क्षमता म्हणजे 1 2 z e f y बाय गॅमा m0 बरोबर तर त्यातून आपण बरोबरी करू शकतो आणि आपण जाडी शोधू शकतो तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बेस प्लेटचा आकार शोधू शकते आता या केसमध्ये आपल्याला आणखी एक पायरी उचलण्याची गरज आहे जी बोल्टमधील डिझाइन टेन्साइल फोर्स शोधणे आहे कारण आपल्याला बोल्टमधील डिझाइन टेन्साइल फोर्स माहित नाही तर हे या समीकरणावरून शोधले जाऊ शकते की p 0 45fck गुणिले x b वजा fb आपल्याला हे समीकरण माहित आहे तर येथे f b हे काहीही नसून 0 45 f c k x b वजा p बरोबर आहे तर यावरून आपण अशा प्रकारे f b शोधू शकतो आता यानंतर आपण पुढील पायरी 5 करू शकतो ती म्हणजे वेल्ड जोडणी जी लागू केलेल्या मोमेंट मुळे स्तंभ सेक्शन जास्तीत जास्त टेन्शन साठी आधारासह स्तंभ विभागात सामील होण्यासाठी रचना करणे आवश्यक आहे त्यामुळे वेल्ड जोडणी पुन्हा करावी लागेल तर ही एक कंटाळवाणी प्रक्रिया आहे परंतु जर आपल्याला सूत्रे माहित असतील तर आपण थेट LB आणि T बेस प्लेटची लांबी रुंदी आणि जाडी शोधू शकतो अन्यथा तुम्ही या मूलभूत समीकरणातून निष्कर्ष काढू शकता आणि मग आपण बेस प्लेटची लांबी रुंदी आणि जाडी शोधू शकतो अशा प्रकारे एखादी व्यक्ती बेस प्लेटची रचना करू शकते जेव्हा ती इसेंट्रिकली पणे भारित केली जाते किंवा मोमेंट बरोबर भारित केली जाते तर हे इसेंट्रिकली लोडेड बेस प्लेट आणि स्लॅब बेसबद्दल संपूर्ण आहे या 3 व्याख्यानांसह आपण पुढील भागात कव्हर केले आहे आपण गुसेट बेसवर जाऊ जेव्हा मोमेंट देखील चित्रात येत असेल तेव्हा आपल्याला कुठे दिसेल की गसेट बेसची रचना कशी करावी म्हणजे एक बेस प्लेटची रचना आहे आणि दुसरी कोनाची रचना आहे जी बेस प्लेट किंवा गसेट बेसशी जोडलेली आहे तर तेथे दोन मेंबर ना जोडणाऱ्या कोन विभागाची रचना निर्णायक असेल जी पुढील व्याख्यानात कशी करायची ते आपण पाहू तर मी हे व्याख्यान येथे संपवतो आभारी आहे